नमस्कार टेल अभ्यासक्रमाचा विकास टप्प्याचा भाग आहे मागील युनिटमध्ये आम्ही विकास टप्प्यातील उप प्रक्रियेकडे पाहिले वितरण तंत्रज्ञान आणि सूचना प्रकारांची भूमिका समजून घेतली मागील युनिटमधील दोन प्रमुख घटक म्हणजे वितरण तंत्रज्ञान आणि सूचना प्रकार वितरण तंत्रज्ञान म्हणजेच ब्लॅकबोर्ड अद्याप एक प्रबळ तंत्रज्ञान असूनही बरेच नवीन तंत्रज्ञान येत आहेत ते सहज उपलब्धही आहेत बर्याच संस्थांनी हळूहळू या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे तंत्रज्ञानाच्या आधारे विकासाच्या टप्प्यातील कामकाजामध्ये लक्षणीय बदल घडू शकतात तंत्रज्ञान आपल्याला काही संभाव्य फायदे देतात परंतु ते फायदे मिळवण्यासाठी एखाद्याने त्यांच्या विषय आणि प्रेक्षकांच्या बाबतीत या अर्थशास्त्राची भूमिका समजून घेतली पाहिजे अर्थात आवश्यक त्या पायाभूत सुविधा वर्गात अस्तित्त्वात असाव्यात सूचना प्रकार देखील बरेच आहेत तरीही लोक प्रबळ अशी एक समोरासमोरची सूचना वापरतात आमच्याकडे इतर सूचनांचे प्रकार आहेत जसे की मिश्रित शिक्षण फ्लिप्ड क्लासरूम आणि श्रोत्यांच्या छोट्या गटासाठी ऑनलाइन कोर्स ज्या सध्या आपण MOOC मध्ये भाग घेत असता त्या सारखे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे सूचना प्रकार आहेत आणि प्रत्येक सूचना प्रकार ज्या प्रकारे आपल्याला प्रशिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील भिन्न प्रकारचा संबंध देते म्हणूनच या सूचना प्रकारांचा प्रभावीपणे उपयोग करण्यामध्ये संबंधांची भूमिका स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक आहे अस्तित्वात असलेली युनिट सूचना साहित्य आणि शिक्षण सामग्रीशी संबंधित आहे परिणाम म्हणजे शिक्षण सामग्री विकसित करण्यासाठी आवश्यक सूचना आणि सूचना रचनाची प्रक्रिया समजून घेणे महत्वाचे आहे शिकण्याची सामग्री सोपी आणि सरळ असते निर्देशांच्या काही रचनाची आवश्यकता यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे त्या आधारावर सूचनात्मक साहित्य विकसित केले आहे प्रशिक्षक आणि सूचना रचना शिकवण्याच्या अनुषंगाने शिकण्याच्या अनुभवांच्या मालिकेची व्यवस्था केली जाते जी विद्यार्थ्यांना सांगितलेले परिणाम प्राप्त करण्यास किंवा प्राप्त करण्यास सुलभ करते प्रत्येक शिक्षक सूचना सामग्री तयार करतात जर त्याने आधीपासूनच तयारी केली नसेल तर ते त्या सूचना सामग्रीनुसार वर्ग उपक्रम राबवतील सूचना साहित्यामध्ये असणारी सामग्री असू शकते जी प्रशिक्षकाला बोर्ड वर लिहायचे असते किंवा त्या स्लाइड्सवर हस्तलेख आणि संवाद हे दोन शब्द आहेत जे नाट्यगृह आणि चित्रपट दोन्हीमध्ये वापरले जातात आणि ते काही तरी सुचवलेल्या रचनासाठी योग्य शब्द आहेत येथे आपण उपलब्धतेबद्दल चर्चा करीत असताना किंवा हस्तलेख लिहिण्याची गरज आहे आणि त्यानंतर संवाद परंतु कोणत्या प्रकारचे हस्तलेख लिहायचे आहे याचा अर्थ क्रियांचा अनुक्रम किंव्हा क्रमवारीचा स्वरूपाचा जसा शिक्षकांना हवा असतो किंवा जसे प्रशिक्षक करू इच्छितात याबाबतचा निर्णय प्रशिक्षकांने घेतलेला असतो शिक्षक कोणत्या प्रकारचे हस्तलेख तयार करतात हे ठरवत नाहीत हे विषयाचे स्वरूप पायाभूत सुविधा वितरण तंत्रज्ञान यावर अवलंबून असते इतर संसाधने जी उपलब्ध आहेत आणि प्रशिक्षकाद्वारे निवडलेल्या निर्देशात्मक क्रियाकलापांसह ही सुविधा उपलब्ध असते साहित्यात मोठ्या प्रमाणात उपदेशात्मक उपक्रम उपलब्ध आहेत वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या क्रियाकलापांचा उपयोग केला आहे आणि एखाद्या प्रशिक्षकाची सर्व प्रकारच्या शिक्षणविषयक क्रियाकलापांशी परिचित असणे किंवा त्यांची पकड असणे अपेक्षित नाही प्रत्येक प्राध्यापक कालांतराने काही सुविधांचा विकास करतील आणि काही प्रकारच्या सूचनात्मक क्रियाकलाप आवडतील हस्तलेख शिक्षकांना कशासाठी सोयीस्कर वाटेल यावर आधारित असेल विषय समान असला तरीही दोन भिन्न विद्याशाखेच्या सूचना रचना मॉडेल तर डेव्हिड मेरिलने 2013 मध्ये शिक्षणाची पाच पहिली तत्त्वे ओळखली शिकण्याची तत्त्वे फार विचित्र दिसत नाहीत ती स्पष्ट दिसतात परंतु त्याने प्रथमच या सर्वांना एकत्र केले या सूचना डिझाइनशी संबंधित 2013 मध्ये त्यांचे एक पुस्तक आहे जे माहितीचा चांगला स्रोत आहे

प्रोग्राम्स आणि पद्धतींमध्ये काही किंवा सर्व प्रथम तत्त्वे वापरली जातात आम्हाला असे वाटते की सर्व प्रथम तत्त्वे वापरणे आणि आपल्या सूचनांमध्ये प्रथम तत्त्वे समाविष्ट करणे शक्य आहे परंतु जर काही कारणास्तव एखाद्या तत्त्वाकडे लक्ष देणे आपल्याला अवघड वाटत असेल तरीही ते फायदेशीर आहेत दिलेल्या निर्देशांच्या प्राथमिक प्रोग्रामच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशात्मक कार्यक्रम द्वारे शिकण्याची सोय केली जाईल जर आपण लक्ष देऊ शकता किंवा पाचही तत्त्वे एकत्रित करू शकत असाल तर शिकणे सर्वात चांगले होईल हे सिद्धांत आपण ज्या पद्धतीने वापराल तितके शिकणे चांगले होईल हे आयडी मॉडेल मेरिलच्या तत्त्वांवर आधारित आहे हे मेरिलने प्रस्तावित केले आहे तसे तंतोतंत नाही शब्द थोड्या प्रमाणात भिन्न असतात परंतु बहुतेक मॉडेल सारखेच असतात मेरिलच्या तत्त्वांचा प्रारंभ बिंदू वास्तविक जगातील समस्या हे आहे जो मध्यभागी आहे वास्तविक जागतिक समस्या "वास्तविक जगातील समस्या" हे शब्द निकाल दक्षता अशा अर्थाने बदलले आहेत आपण पुढे चतुर्भुजांवर जाऊ ते म्हणजे सक्रियकरण प्रेरणा प्रात्यक्षिक अनुप्रयोग प्रतिबद्धता आणि एकत्रीकरण प्रथम सक्रिय करा आणि प्रेरणा द्या नंतर नवीन ज्ञान आणि कौशल्ये प्रदर्शित करा मग पुढच्या टप्प्यात विद्यार्थी थेट नवीन ज्ञान त्वरित लागू करतो किंवा किमान नवीन ज्ञानामध्ये गुंततो यानंतर विद्यार्थी आपल्यास आधीपासून माहित असलेल्या गोष्टीसह नवीन ज्ञान किंवा नवीन कौशल्य समाकलित करतो किंवा त्याला आपल्या आधीच्या ज्ञानाशी जोडतो हे सहजपणे सरळ पुढे आणि स्पष्ट दिसत आहे परंतु क्रियाकलापांचा हा क्रम बडबड करण्याऐवजी काही पद्धतशीरपणे पार केला जाईल म्हणूनच आम्हाला एक आयडी मॉडेल आवश्यक आहे शिकण्याच्या तत्त्वांचे विधान वास्तविक जगातील समस्या किंवा कार्ये संदर्भात ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करतात तेव्हा शिक्षणाची जाहिरात केली जाते हे मेरिलचे विधान आहे वास्तविक जगातील समस्या म्हणजे आपल्यासाठी कार्य म्हणजे कोर्स निकाल किंवा क्षमता याशिवाय काही नाही जेव्हा आपण सूचना रचनाबद्दल बोलतो तेव्हा दक्षता हा एक शब्द आहे जो आपण वापरू कारण दक्षता अर्थातच निकालांचे तपशीलवार वर्णन आहे जेव्हा शिक्षणास दक्षतेबद्दल प्रवृत्त केले जाते आणि नवीन ज्ञान आणि कौशल्यांचा पाया म्हणून त्यांचे पूर्वीचे ज्ञान आणि कौशल्य यांचे मानसिक मॉडेल सक्रिय केले जाते तेव्हा शिक्षणास प्रोत्साहन दिले जाते दोन सूचनक शब्द आहेत एखादी व्यक्ती प्रेरित आहे केवळ जेव्हा आपण प्रवृत्त होता तेव्हाच आपण वर्गात काय घडत आहे किंवा एखाद्या शिक्षणविषयक क्रियाकलापात काय घडत आहे यावर लक्ष देतो लक्ष न देता साहजिकच आपण आधीच विद्यार्थी गमावलेला असतो आणि इतर कोणत्याही गतिविधीला कोणताही अर्थ उरत नाही मग आपण विद्यार्थ्यांचे आधीचे ज्ञान आणि कौशल्य यांचे मानसिक मॉडेल सक्रिय केले जे दुसरे तत्व आहे जेव्हा शिकणारे ज्ञान आणि कौशल्याचे प्रदर्शन दाखवतात तेव्हा शिक्षणाला प्रोत्साहन दिले जाते शिक्षक नवीन ज्ञान प्रदर्शित करीत असतात हा एक प्रयोग असू शकतो किंवा ते व्याख्यान असू शकते हे एखाद्या गोष्टीचे सादरीकरण व्हिडिओ किंवा प्रयोगशाळेत प्रयोग आयोजित करणे किंवा एखादी भौतिक वस्तू दर्शविणे असू शकते शिक्षक ज्ञानाबद्दल व्याख्यान देत नाहीत ते शिकण्यासाठी नवीन ज्ञान आणि कौशल्य प्रदर्शित करीत असतात जेंव्हा शिकणारे विद्यार्थी नवीन घेतलेले ज्ञान आणि कौशल्य लागू करतात किंव्हा त्यामध्ये गुंततात तेव्हा शिक्षणाला प्रोत्साहन दिले जाते प्रात्यक्षिकेनंतर लगेचच विद्यार्थी त्या ज्ञानामध्ये गुंततात किंवा ते नवीन ज्ञान केवळ 'लागू' केले जाऊ शकते उदाहरणार्थ काटेकोरपणे लागू करणे समस्येचे निराकरण करण्याशी संबंधित आहे तर गुंतणे देखील समजून घेण्याच्या क्रियाकलापांशी किंवा इतर कोणत्याही उच्च स्तरीय क्रियेशी संबंधित असू शकते लक्ष आणि सक्रियता जर विद्यार्थ्यांचे लक्ष मी आकर्षित करू शकलो नाही तर जे काही मी करतो त्याला हेतू प्राप्त होत नाही लक्ष न वेधल्याबद्दल मी विद्यार्थ्यांना आणि बर्याच घटकांवर दोष देऊ शकतो परंतु जर माझ्याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेता येत नसेल तर मी सुरुवातीस हे गमावले प्रथम गोष्ट म्हणजे मी लक्ष कसे वेधून घ्यावे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी आपण 1 2 मिनिटांची एक छोटी कथा सांगण्यास सक्षम असाल किंवा नंतर आपण प्रत्यक्षात सादर करत असलेल्या क्रियेची काही उदाहरणे देऊ शकता किंवा आपण केस स्टडी म्हणून सादर करू शकता किंवा आपण काहीतरी अनुकरण देखील करू शकता आजकाल आपल्याकडे लॅपटॉप आणि प्रोजेक्टरचा तयार करू शकता आणि त्यांचे लक्ष वेधून घेऊ शकता नक्कीच या क्रियेत जास्त वेळ लागू नये जर यास बराच वेळ लागला तर आपल्याकडे नवीन ज्ञान प्रदर्शित करण्यासाठी वेळ राहणार नाही लक्ष वेधल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या नवीन शिक्षणाची त्यांना आधीपासूनच माहित असलेल्या एखाद्या गोष्टीशी दुवा साधण्यास सक्षम असणे आवश्यक आहे आपल्यास आधीपासून माहित असलेल्या एखाद्या गोष्टीशी आपण जोपर्यंत दुवा साधू शकत नाही तोपर्यंत आपण नवीन माहिती एकत्रित करून किंवा त्यास आत्मसात करू शकणार नाही परंतु आपण त्वरित कोणत्याही नवीन माहितीचा दुवा साधण्यास सक्षम असावे आपण ते ज्ञान सक्रिय करा जे नवीन माहितीशी दुवा साधू शकतो सामान्यत बरेच शिक्षक असे म्हणत आहेत की "आपण शेवटच्या वर्गात काय केले याकडे पाहू या किंवा आपण त्याचे पुनरावलोकन करू या " हे आधीचे ज्ञान मिळवण्याचा एक मार्ग आहे किंवा कधीकधी आधीचे ज्ञान एखाद्या विषयावरुन येऊ शकते जे विद्यार्थ्यांनी कदाचित सेमेस्टर किंवा वर्षापूर्वी शिकले असेल किंवा हायस्कूल विषयातून काहीतरी मिळवले असेल एखाद्यास सक्रिय करण्यासाठी आणि पुन्हा सादर करण्यासाठी थोडा वेळ घालवावा लागेल म्हणजेच जर ते दीर्घकालीन स्मरणशक्तीमध्ये असेल तो अर्धवट विसरला असेल ज्ञान अल्पकालीन स्मृती क्षेत्रात आणले जाईल जेणेकरुन आपण त्या माहितीवर प्रक्रिया करू शकता किंवा त्यास नवीन माहिती संबंधित करु शकता कार्याचा एक भाग म्हणून प्रशिक्षकास सध्याच्या ज्ञानाची पातळी मूल्यांकन करणे आणि त्यावर बांधणी करणे आवश्यक आहे जुन्या शिक्षणास पृष्ठभागावर आणून सक्रिय करणे आवश्यक आहे हे ठाम विधान आहे की अस्तित्वात असलेल्या ठोस ज्ञानाशी जोडल्याशिवाय नवीन काहीही शिकता येणार नाही परंतु कोणत्याही कोर्स किंवा कोणत्याही विषयात आपल्याकडे आधीपासून असलेले आणि संबंधित असलेले कोणतेही पूर्वज्ञान नाही केवळ शिकण्याचा एकच मार्ग म्हणजे पाठांतर किंव्हा पुनरावृत्ती हे बोर्डवर सादर केलेले काहीतरी आहे किंवा कागदाच्या तुकड्यावर लिहिलेले काहीतरी आहे आपण फक्त यावर एक घोकून घोकून काढले ज्याला आपण एक प्रकारचे शिक्षण मानतो आणि या प्रकारचे शिक्षण परीक्षा संपल्यानंतर लगेचच नाहीसे होत असते प्रस्तावित नवीन ज्ञानाची विद्यार्थ्यांच्या अस्तित्वात असलेल्या ज्ञानाशी जोडणी करण्यासाठी शिक्षकांना ठोस प्रयत्न करावे लागतील वर्गात येण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांकडे समान पातळी किंवा समान ज्ञान असणार नाही याशी आपण सहमत आहे परंतु त्यासाठीच तयार राहावे लक्ष आणि सक्रियतेच्या या चरणात आपण वापरू शकता अशा प्रकारचे अनुदेशात्मक घटक गोळा करणे आणि डेटा विश्लेषण प्रगत ग्राफिक आयोजक असे काही लक्ष आणि सक्रियतेकडे लक्ष देणारी काही क्रियाकलाप आहेत प्रगत ग्राफिक आयोजकांपैकी याचा अर्थ असा नाही की या सर्वांचा वापर नेहमीच करावा लागेल प्रशिक्षकांनी ठरवले पाहिजे की हातातील कार्यक्षमतेसाठी सर्वात योग्य काय आहेत प्रात्यक्षिक हे कोणत्याही शिक्षकास हे समजणे सोपे आहे कारण तो किंवा ती सर्व वेळ हे करत असतो प्रात्यक्षिक म्हणजे नवीन ज्ञान आणि कौशल्यांचे सादरीकरण हे एका व्याख्यानमालेद्वारे सादर केले जाऊ शकते एलसीडी प्रोजेक्टर इ द्वारा व्याख्यान ब्लॅकबोर्ड किंवा व्याख्यान आणि PPT सादरीकरण इ एक नवीन माहिती सादर करीत असतात आणि आपण ज्या समस्येचे एक किंवा अधिक कार्य करीत आहात त्या सर्व समस्येवर अवलंबून किंवा समस्येचा काही भाग जे प्रस्तुत करतो ती माहिती विशिष्ट परिस्थितीत कशी लागू होते ते दर्शविते येथेच शिक्षकाचे योगदान भेटते मी किती समस्या सादर करतो प्रत्येक समस्येची व्याप्ती काय आहे आणि डिझाइनशी संबंधित असेल परंतु जर प्रात्यक्षिक सर्किटच्या चालू आणि बंद कार्य स्पष्ट करण्यावर लक्ष केंद्रित करते तर डिझाइनवर नाही याचा अर्थ असा की आपण एखादे डिझाइनचे उदाहरण वापरत नाही सर्किटची कार्यात्मक आवश्यकता काय आहे हे सांगण्यासाठी डिझाइनच्या उदाहरणामध्ये समावेश असेल आपण घटक कसे निवडाल कोणत्या प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत तुम्ही सर्किट डिझाइन कसे करता जर आपण सर्किटच्या रचनेवर गेला नाही तर प्रात्यक्षिकतेसह सुसंगत नाही कारण आम्ही सर्किटच्या डिझाइनशी संबंधित कार्यक्षमतेस प्रोत्साहित करीत आहोत शिक्षकाने सर्किटचे डिझाइनचे प्रात्यक्षिक केले पाहिजे सामान्य माहिती किंवा एखाद्या संघटनात्मक रचना विशिष्ट घटनांशी संबंधित होण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे प्रमेय सादर करण्यापेक्षा किंवा सर्वसाधारणपणे समजावून सांगण्याऐवजी विशिष्ट घटना आवश्यक आहेत त्या काय करतात त्याचे महत्त्व काय आहे आणि ते सोडून द्या अशी माहिती विद्यार्थ्यांकडे राहणार नाही आपण वापरू शकता असे कोणते शिक्षणात्मक घटक आहेत परस्परसंवादी व्याख्यान मल्टीमीडिया सादरीकरणे अनुकरण उदाहरणार्थ समस्या क्षेत्र प्रात्यक्षिक प्रयोगात्मक प्रात्यक्षिके ग्राफिक संयोजक किंवा प्रगत ग्राफिक संयोजक

प्राथमिक मुद्दा असा कि विद्यार्थ्यांनी कार्यक्षमतेसह सुसंगत समस्यांचे निराकरण करण्यासाठी नव्याने घेतलेले ज्ञान आणि प्रात्यक्षिक कौशल्य गुंतवले पाहिजे किंवा लागू केले पाहिजे याचा अर्थ पुन्हा एकदा आधीचे उदाहरण घेतल्यास दक्षता इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या डिझाइनशी संबंधित असल्यास विद्यार्थ्याने सर्किट डिझाइन करण्याचे ज्ञान त्वरित लागू केले पाहिजे तथापि हे सोपे आहे परंतु ते त्वरित लागू केले पाहिजे शिकण्याच्या मूलभूत तत्त्वांपैकी एक म्हणजे शिकवणार्याने प्रात्यक्षिकेनंतर कमीतकमी अंतरासह नवीन माहिती आणि कौशल्यांमध्ये व्यस्त रहावे

प्रात्यक्षिक आणि उपाय योजना दरम्यान वेळ अंतर शक्य तितके लहान असले पाहिजे हे बहुतेक शिक्षकांचे पालन न करणारे एक महत्त्वपूर्ण तत्व आहे कारण त्यांना असे वाटते की माहिती मनोरंजक मार्गाने सादर केली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना या माहितीची उपाययोजना घरीच करू देणे हे समाधानकारकपणे कार्य करत नाही आणखी एक तत्व आहे आपण विद्यार्थ्यास त्यामागील सर्व सिद्धांत न समजता ज्ञान लागू करण्यास सांगतो आपण प्रथम त्याला ज्ञान लागू करण्यास सांगा आणि नंतर ज्ञान सादर करा म्हणजेच याक्षणी आम्ही सध्या काय करीत आहोत आम्ही आपल्या करण्याच्या आपल्या पद्धती सादर करीत आहोत आणि आपल्याला याची खात्री देत आहोत की त्यामागे बरेच सिद्धांत आहेत आम्ही सर्व सिद्धांत आणि काय संशोधन केले आहे याबद्दल स्पष्टीकरण देत नाही आम्ही फक्त आपल्यावर विश्वास ठेवायला सांगण्यासारखेच म्हणतो की आम्ही आपल्याला नवीन माहिती सादर करीत आहोत त्या आधारे ही छान अनुसंधान केलेली तत्त्वे आहेत विद्यार्थी नवीन ज्ञानामध्ये व्यस्त असतांना प्रश्न सोडविण्यासाठी नवीन तयार केलेल्या मानसिक मॉडेलची शुद्धता आणि पर्याप्तता सुनिश्चित करण्यासाठी शिक्षक किंवा विद्यार्थ्याने एकतर आंतरिक किंवा सुधारात्मक अभिप्राय प्राप्त करावा आपण गुंतत असताना विद्यार्थी त्यांच्या सध्या असलेल्या ज्ञानाच्या किंवा सध्या असलेल्या मानसिक मॉडेलशी नवीन माहितीचा संबंध जोडत असतात ते गुंतलेले लागू करीत असताना त्यांच्यात काही त्रुटी होण्याची शक्यता असते आणि त्यास सुधारणात्मक अभिप्राय प्रदान केले जाण्याची शक्यता असते प्रशिक्षण देणे किंवा शिकविणे किंवा इशारे इत्यादी प्रदान करणे शिकणे सुधारू शकते जर आपल्याला विद्यार्थ्याने ज्ञान अंतर्गत करावे असे वाटत असेल तर कोचिंग हळूहळू मागे घ्यावे हे वाचताना तुम्ही बहुतेक हसत असाल या सर्वांसाठी वेळ कोठे आहे माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांना तुम्ही कसे हाताळाल आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे वर्गात वेळ कसा मिळेल होय आपल्याकडे नाही आणि हेच ते आव्हान आहे हे आव्हान कसे सोडवायचे हा वेगळा मुद्दा आहे परंतु काही तंत्रज्ञानाचा वापर यास महत्त्वपूर्ण समर्थन देऊ शकतो आम्ही त्यापैकी काही मॉड्यूल 3 मध्ये याबद्दल बोलू परंतु ही नेहमीच एक समस्या असते आणि विशेषत जर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात भिन्न क्षमता असलेले विद्यार्थी असल्यास खालच्या टोकाची तसेच उच्च टोक्याने पूर्तता करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना आपल्यासोबत नेण्यासाठी इतर माध्यमांचा वापर केला पाहिजे लागू करणे आणि गुंतवून ठेवणे यांच्या सूचनात्मक घटकांची नोंद करणे विद्यार्थ्यांना त्यांच्या शिकलेल्या गोष्टींचे थोडे प्रतिबिंबित केले पाहिजे याचा अर्थ असा की तो ती काय शिकली आहे आणि ती महत्त्वाची का आहे याकडे एक प्रकारचे अंतर्गत परीक्षण केले पाहिजे कोणत्या परिस्थितीत तो ती ही माहिती वापरते किंवा त्याला तिला ती योग्यरित्या समजली आहे एक प्रतिबिंब आहे जे विद्यार्थ्याने केले पाहिजे या प्रक्रियेत विद्यार्थ्याला तोलामोलाचा सल्ला घ्यावा लागेल आपण आपल्या शेजाऱ्याशी बोला किंवा ते 23 लोकांच्या गटासारखे असू शकतात आपण एखादे स्थान घेतल्यास आपण त्यास समर्थपणे सक्षम असले पाहिजे होय मी काय समजून घेत आहे ते बरोबर आहे मग शेवटी त्यांना त्यांच्या सध्याच्या मानसिक मॉडेलशी संबंधित करा वर्ग चर्चा गट चर्चा क्विझ सारांश आणि लक्ष्य आणि अभिप्राय हे निर्देशात्मक घटक असू शकतात

निर्देशात्मक घटकाची रचना आपण कोणत्या क्रमात जाऊ पहिली गोष्ट म्हणजे योग्यता विधान ज्याला आपण सर्व परिचित आहोत मग पहिला टप्पा म्हणजे लक्ष आणि सक्रियता चला असे म्हणूया की एक योग्यता ही एक निर्देशात्मक एकक आहे तो 2 ते 4 तासांचा कालावधी असू शकतो तासांच्या प्रशिक्षण युनिटमध्ये तासांचे व्याख्यान असू शकत नाही आणि काही मिनिटांच्या सुरूवातीस आणि शेवटी विद्यार्थ्यांना ज्ञानाचा उपयोग करण्यास प्रवृत्त करतो नवीन ज्ञान प्रदर्शित करणे आणि ते लागू करणे यामधील वेळेचे अंतर शक्य तितके लहान असावे आम्ही निर्देशानुसार सूचना युनिटचे भाग करू लक्ष आणि सक्रियता टप्पा नंतर एक छोटे प्रदर्शन आणि एक छोटासा अनुप्रयोग स्टेज आणि त्यानंतर त्या मालिका असतात एखाद्या क्षमतेनुसार आपल्याला अर्जानंतर 3 प्रात्यक्षिकेपेक्षा जास्त घटकांची आवश्यकता असू शकत नाही अशा अनुक्रमानंतर विद्यार्थ्यांनी ज्ञान समाकलित केले पाहिजे प्रात्यक्षिक आणि अनुप्रयोगाचे विभाजन संपूर्णपणे शिक्षकांद्वारे निश्चित केले जाते हे थोडासा सराव घेते आणि हे उत्तम कार्यशाळेचा गट म्हणून किंवा कमीतकमी 2 विद्याशाख्यांद्वारे एकमेकांशी संवाद साधत असतात सूचना युनिटचे उदाहरणः अशा प्रकारे सूचना युनिटचे हस्तलेख काढले तयार केले जाते टेबल म्हणजे हस्तलेखाचे प्रतिनिधित्व करण्याचा चांगला मार्ग आहे प्रोग्रामिंगवरील कोर्सचे हे निर्देशात्मक युनिट 6 आहे "सूचनांचे जंप गट समजून घ्या" सक्षमता विधान २ तास नियोजित असून तेथे कोणतीही प्रयोगशाळा संबंधित नाही ही दक्षता प्रोग्राम प्रवाह नियंत्रण सूचना समजून घेण्याचा एक भाग आहे सीओ 3 अंतर्गत इतर निर्देशात्मक युनिट्स आहेत कार्यक्षमतेची प्रासंगिकता स्पष्ट करण्यासाठी मला सुमारे 5 मिनिटे लागतात अर्थपूर्ण कार्यक्रम लिहिण्यासाठी सूचनांचे जंप गट समजणे आवश्यक आहे येथे आम्ही ब्लॅकबोर्ड वापरण्याचे ठरविले कदाचित मी एक उदाहरण दाखवेल आणि सांगेन की जंप सूचना कशा संबंधित आहेत सक्रियकरणः PPT वापरणार्या विद्यार्थ्यांना आधीपासून ज्ञात असलेल्या अल्गोरिदम आणि सी प्रोग्रामची उदाहरणे सादर करण्यास मला सुमारे 10 मिनिटे लागतात मग मी PPTद्वारे बिनशर्त जंप सूचनांचा समावेश करून 30 मिनिटांचा प्रात्यक्षिक 1 तयार करतो मग विद्यार्थ्यांना ते ज्ञान त्वरित लागू करण्यासाठी मी 15 मिनिटे देतो हे एका प्रश्नमंजुषाच्या स्वरूपात असू शकते जेथे विद्यार्थी दिलेल्या जंप सूचनांचे लक्ष्य निर्धारित करतात जेव्हा ते ज्ञान वापरत असतात तेव्हा ते एखाद्यास भेटण्याची शक्यता असलेल्या सर्व कल्पनारम्य परिस्थितींमध्ये ते वापरत नाहीत परंतु ते त्या ज्ञानामध्ये त्वरित गुंतलेले असतात जर माझ्याकडे फक्त 15 मिनिटे असतील मी हे कसे करणार ते एक आव्हान आहे हे आपण वापरत असलेल्या तंत्रज्ञानावर अवलंबून आहे

वर्ग सत्र दुसरा तास हे वाचण्यासाठी मी तुम्हाला फक्त 2 मिनिटे देईन आणखी एक उदाहरणः सूचना युनिट U12 सीओ 5 हे बरेच मोठे विधान आहे जेथे डिझाइन सर्किट्स जे अनेक अनुरूप रेखीय संकेत प्रक्रिया कार्य करतात प्रथम तास घ्या ज्यामध्ये प्रासंगिकता सक्रियता प्रात्यक्षिक आणि अनुप्रयोग यांचा समाविष्ट आहे येथे अनुप्रयोगाच्या बाबतीत विद्यार्थी हाफ वेव्ह सर्किटचे अचूकपणाचे अनुकरण करतील आणि 10 मिलिव्होल्ट ते 5 व्होल्टच्या इनपुट व्होल्टेज श्रेणीवर त्याची अचूकता दर्शवितील अनुप्रयोगामध्ये विद्यार्थ्यांनी काहीतरी अनुकरण करणे आवश्यक आहे ज्यासाठी लॅपटॉपमध्ये अवलंब करणे आवश्यक आहे येथे नवीन प्रात्यक्षिक ज्ञानाच्या अनुप्रयोगास वास्तविक अनुकरण आवश्यक आहे याचा अर्थ असा आहे की विद्यार्थ्यांकडे आवश्यक साधने आहेत आणि ते इंटरनेटशी जोडलेले असतात आणि ज्या सर्किटचे अनुकरण करणे आवश्यक आहे ते त्यांना आधीच उपलब्ध करून दिले आहे ते केवळ विशिष्ट इनपुट व्होल्टेज श्रेणीवरील सर्किटचे वर्तन पहात आहेत आणि येथे त्याचा हस्तलेख आहे पुन्हा दुसऱ्या तासात मी तुम्हाला वाचण्यासाठी 2 मिनिटे देईन आमच्याकडे 2 प्रात्यक्षिके आणि 2 अनुप्रयोग होते आणि शेवटी आम्ही एकत्रित करत आहोत त्यासाठी आम्ही 10 मिनिटे दिली आहेत आपण येथे काय करीत आहोत अचूक दुरुस्ती आणि व्होल्टेज नियमन यासह दोन महत्त्वपूर्ण सिग्नल प्रोसेसिंग अॅप्लिकेशन्स अनुप्रयोग आहेत एक म्हणजे परिशुद्धता सुधारणे आणि व्होल्टेज नियमन हे दोन्ही ऑपरेशनल एम्पलीफायर आम्ही आपल्याला सूचना युनिट्ससाठी लेखनाचे दोन नमुने दिले आहेत आता ऑपरेशनल भागावर येऊन सूचना युनिटसाठी सूचना साहित्य तयार केले जावे अशाप्रकारे आम्ही कसे ओळखतो आणि सूचना सामग्रीचे प्रशिक्षण युनिटच्या रचनेनुसार आयोजन केले पाहिजे याचा अर्थ असा की जेव्हा आपण लिहिता तेव्हा आपण लक्ष आणि सक्रियतेसारखे शीर्षक ठेवू शकता त्याअंतर्गत विद्यार्थ्यांचे लक्ष वेधण्यासाठी किंवा त्यांना प्रवृत्त करण्यासाठी आपण त्यांना नेमके काय सादर कराल याची योजना करा मग आम्ही आधीच्या ज्ञानाच्या कार्यान्वित करण्याच्या योजना काय आहेत हे खाली लिहा जर मी एखादी प्रश्नमंजुषा करत असेल तर मला प्रश्नमंजुषा काय आहे ते लिहावे लागेल किंवा मी एखादी चर्चा सादर करत असल्यास मी त्या चर्चेची रचना केली पाहिजे कारण लक्षात ठेवा वेळ वर्गात खूपच मर्यादित असतो आणि एखादा वेळ व्यर्थ जाऊ शकतो आपण चर्चा सुरू केल्यास गोष्टी पटकन हाताबाहेर जातात आणि बराच वेळ गमावू शकतो आणि हेच कारण आहे की आपल्याला हस्तलेख अगदी स्पष्टपणे लिहावे लागेल सूचना सामग्रीमध्ये सक्षमता विधान लक्ष आणि सक्रियता प्रात्यक्षिक अनुप्रयोग आणि शेवटी समाकलित असतील प्रत्येकाच्या अंतर्गत आम्ही काही मर्यादित संख्येचे शिक्षण घटक वापरत आहोत आणि आपण हस्तलेखानुसार सामग्री तयार केली पाहिजे प्रात्यक्षिक आणि उपाययोजनासाठी निर्देशात्मक घटकांची निवड प्रशिक्षकाद्वारे करावी लागेल सूचना सामग्री प्रत्येक निर्देशात्मक घटकासाठी देण्यात आलेल्या वेळेवर अवलंबून असते अशाप्रकारे आपण आपली शिक्षण सामग्री तयार केली पाहिजे आम्ही कदाचित त्यापैकी काही अंतर्ज्ञानाने करीत आहोत परंतु जेव्हा आपण हे अंतर्ज्ञानाने करता आम्ही सर्व निर्देशात्मक युनिट्स आणि सर्व क्रियाकलापांवर समान लक्ष देऊ शकत नाही म्हणूनच जर आपण स्वत साठी एखादे टेक्निकल युनिट टेम्प्लेट तयार करू शकत असाल तर आपण ते भरणे सुरू करू शकता जेणेकरून आपण कोणतीही संधी सोडू शकणार नाही पुन्हा एकदा बर्याच प्राध्यापकांची पहिली प्रतिक्रिया अशी असेल की आपण स्ट्रिटजेकेटिंग नाही हे आपल्या स्वतःसाठी स्वतःचे मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आपल्याला मदत होईल अशा प्रकारे आपण विशिष्ट घटकांसाठी संधी सोडत नाही किंवा आपण एखादी चांगली नोकरी करण्याच्या संधीवर अवलंबून नाही सामग्री शिकणे हे समजणे इतके अवघड नाही आपण इलेक्ट्रॉनिक्सवरील सूचना युनिटचे उदाहरण विचारात घेऊया ज्यात काही परिशुद्धता दुरुस्त करणारे आणि व्होल्टेज नियामक डिजाईन करण्याचा प्रयत्न करीत आहेत मी कदाचित ही सामग्री एखाद्या ओळखलेल्या पाठ्यपुस्तक किंवा काही इंटरनेट संसाधनातून वापरत आहे मग मी काय करावे मी निवडलेल्या पाठ्यपुस्तकातून पृष्ठ क्रमांक सूचीबद्ध करून सामग्री निवडतो किंवा मी आपल्याला काही भाष्य सह इंटरनेट लिंक देतो किंवा मला असे वाटते की मला पाठ्यपुस्तकांमध्ये आढळणारी कोणतीही सामग्री समाधानकारक नाही तर मी सामग्री तयार करतो आणि विद्यार्थ्याना उपलब्ध करून देतो तर एकतर आपण शिक्षण सामग्री निवडत किंवा तयार करीत आहात उशिरापर्यंत अनेक शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली बाजारात येत आहेत ते आपल्याला ऑनलाइन संसाधनांमधून पाठ्यपुस्तकांमधील सामग्री आणि संबंधित व्हिडिओ सामग्रीचे संग्रह करण्याची परवानगी देतात माझे म्हणणे आहे की पृष्ठ 76 ते 85 ही ओळखलेल्या पाठ्यपुस्तकातील संबंधित सामग्री आहे आता मी संपूर्ण पुस्तक माझ्या सर्व्हरवर ठेवू किंवा मी फक्त ती काही पृष्ठे घेऊ आणि त्याना माझ्या विशिष्ट निर्देशात्मक युनिटशी जोडू शकतो त्याचप्रमाणे मला इंटरनेटवर 30 मिनिटांचा व्हिडिओ सादर करण्याची इच्छा नाही फक्त 3 मिनिटांचा भाग संबंधित आहे आता इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या 30 मिनिटांच्या व्हिडिओवरून 3 मिनिटांच्या सादरीकरणाची क्लिप करण्यासाठी आणि ती शिकण्याची सामग्री म्हणून उपलब्ध करुन देण्यासाठी साधने उपलब्ध आहेत तर आपला संपूर्ण 30 मिनिटांचा व्हिडिओ पाहण्याची गरज नाही तर काही शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली प्रशिक्षकाला सामग्री संग्रह करण्याची आणि ती विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्याची परवानगी देतात तर आम्ही आपणास विनंती करतो की एक अभ्यास करण्याचा प्रयत्न करा जो एक मनोरंजक असेल आम्ही हे कदाचित काही शंभर प्राध्यापकांसह केले आहे आणि त्यांना एक आनंददायक अनुभव मिळाला आपण शिकवलेल्या किंवा परिचित असलेल्या कोर्समधून निवडलेल्या दक्षतेसाठी एक निर्देश युनिटची रचना किंवा हस्तलेख तयार करा आपण कृपया तक्ता तयार करण्यासाठी आवश्यक प्रयत्न करा आम्ही आपल्याला दिलेली सारणी आणि आपण आपल्या अभ्यासाचे परिणाम सामायिक केल्यास प्रशंसा होईल पुढील युनिट 12 मध्ये आम्ही पुढच्या टप्प्यात जाऊ आणि अंमलबजावणीच्या उप प्रक्रियेला समजून घेऊया दखल घेतल्याबद्दल आपले अनेकानेक आभार